तर इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि आज हे व्याख्यान क्रमांक 15 आहे आणि आज आपण कंपोझिट फंक्शन्स आणि होमोजेनियस फंक्शन्स विषयी चर्चा करणार आहोत तर कंपोझिट फंक्शन्स काय आहेत म्हणून जर येथे आपण फंक्शन z बरोबर f xy हे 2 व्हेरिएबल्स x आणि y चे फंक्शन गृहीत धरले आणि आपण x ला t वर अवलंबून राहू दिले तर x हे फाय t चे फंक्शन आहे आणि येथे y सुध्दा t चे फंक्शन आहे ज्याला आपण साय t ने दर्शवित आहोत किंवा हे असे असू शकते की फंक्शन x हे पुन्हा 2 व्हेरिएबल्स u आणि v चे फंक्शन असेल zf x y xϕ yψ xϕ u v yψ u v याला समीकरण क्रमांक 1 म्हणूया येथे समीकरण क्रमांक 2 आणि हे समीकरण क्रमांक 2 प्राईम आहे नंतर येथील समीकरणे 1 आणि हे 2 एकत्रितपणे किंवा 1 या 2 प्राईम सोबत एकत्रितपणे हे z ला t चे कम्पोझिट फंक्शन किंवा या प्रकरणात u आणि v चे कम्पोझिट फंक्शन म्हणून परिभाषित करतात तर येथे मूलतः आपण कशावर चर्चा करणार आहोत जर उदाहरणार्थ या z फंक्शन चे 2 t सोबत डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळवायचे आहे कारण या पहिल्या बाबतीत जेव्हा आपण समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2 तर z हा x आणि y वर अवलंबून आहे परंतु x आणि y हे t वर अवलंबून आहे तर मूलतः z हा t चे फंक्शन आहे आणि नंतर आपण येथे t च्या संदर्भात z चे डेरिव्हेटिव्ह परिभाषित करू शकतो तर या z चे x आणि y ला येथे या फंक्शन मध्ये बदली न ठेवता आपण सूत्र मिळवू आणि नंतर याला t चे फंक्शन बनवू आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ परंतु आपण सरळसरळ मिळवू जे या फंक्शन f चे जे या 2 व्हेरिएबल्स x आणि y चे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् आहे आणि येथे सुद्धा x आणि y हे फाय आणि साय दोन्ही चे फंक्शन्स हे t चे फंक्शन्स आहेत आणि आपण या फंक्शन्स चे या z चे या फंक्शन f x y मध्ये x आणि y ला बदली न ठेवता t च्या टर्म्स मध्ये डेरिव्हेटिव्ह मिळविण्यासाठी वापरू आणि समान परिस्थिती आपल्याकडे असेल जेव्हा आपल्याकडे हे समीकरण 1 z बरोबर f x y आणि x बरोबर फाय u v आणि y बरोबर साय u v या समीकरणांसोबत असेल तर आपण या पहिल्या स्थितीत z ला कन्टीन्यूअस पार्शियल डेरिव्हेटिव्हस् असू देऊ किंवा आपण असे देखील गृहीत धरू की हा z बरोबर f x y डिफरन्शियेबल आहे म्हणून हा f x y डिफरन्शियेबल फंक्शन आहे आणि नंतर आपण त्या x बरोबर फाय t आणि y बरोबर साय t असू देऊ त्याला कन्टीन्यूअस डेरिव्हेटिव्हस् असतील किंवा पुन्हा आपण असे गृहीत धरू की ते डिफरन्शियेबल फंक्शन्स आहेत म्हणून त्या प्रकरणात आपण हे सूत्र मिळवू जे असे सांगते की आपण हे dz ओव्हर dt मिळवू शकतो म्हणून मूलतः हा z एकट्या t चे फंक्शन आहे तर या प्रकरणात हे सूत्र असे सांगते की आपण हे सामान्य डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो dz ओव्हर dt बरोबर x च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आपण त्याचा वापर करत आहोत हे फंक्शन f हे 2 व्हेरिएबल्स x आणि y चे फंक्शन आहे तर येथे आपण x च्या संदर्भात या f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि गुणिले t च्या संदर्भात या x चे डेरिव्हेटिव्ह zf x y xϕ yψ Δ zzx Δ x z y Δ y ϵ1 Δx ϵ2 Δ y तर ते पुन्हा सामान्य डेरिव्हेटिव्ह आहे कारण x हे 1 व्हेरिएबल t चे फंक्शन आहे आणि नंतर हा चेन रुल आहे या प्लस च्या विरुद्ध कारण हे z चे देखील फंक्शन आहे तर येथे आपल्याकडे y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि गुणिले dy ओव्हर dt तर आता हे सूत्र आपण मिळवू तर आपण असे घेऊ की z बरोबर f x y आणि x हे फाय t चे फंक्शन आहे आणि y हे t चे फंक्शन आहे जे साय t ने दर्शविले जाते आणि हे कम्पोझिट फंक्शन आहे ज्याला आपण परिभाषेसाठी वापरतो आणि आपण z फाय आणि या सर्व फंक्शन्सची डिफरन्शियाबिलिटी आधीच गृहीत धरली असल्याने तर z ची डिफरन्शियाबिलिटी असे दर्शवेल की आपण याला डेल्टा z बरोबर डेल x डेल्टा x प्लस डेल y डेल्टा y आणि साय 1 डेल्टा x प्लस साय 2 डेल्टा y असे लिहू शकतो आणि जर या समीकरणाला आपण दोन्ही बाजूला डेल्टा t ने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल येथे डेल्टा z ओव्हर डेल्टा t आणि हा डेल्टा x भागीले डेल्टा t येथे पुन्हा आपल्याकडे डेल्टा y भागीले डेल्टा t आहे आणि तो dx आणि dy देखील डेल्टा t ने भागला जाईल आणि आता जर आपण लिमिट डेल्टा t हा 0 ला जातो अशी घेतली तर काय होईल तर डेल्टा t हा 0 ला जातो म्हणजे डेल्टा x हा 0 ला जातो आणि डेल्टा y हा 0 ला जातो कारण हा x आणि y ते t चे फंक्शन्स आहेत आणि जर तिथे t मध्ये बदल नसेल तर स्वाभाविकपणे x आणि y x आणि y मधील बदल सुध्दा 0 असतील म्हणून जसे डेल्टा t हा 0 ला जातो म्हणजेच डेल्टा x हा 0 ला जातो आणि डेल्टा y हा 0 ला जातो तर जेव्हा आता आपण या एक्सप्रेशन मध्ये लिमिट डेल्टा t ही 0 ला जाते अशी घेऊ तर हा डेल्टा z ओव्हर डेल्टा t हा z च्या डेरिव्हेटिव्ह च्या परिभाषेनुसार dz ओव्हर dt असे असेल आणि हे जसेच्या तसे राहील आपण या डेल z ओव्हर डेल x ला हाताळणार नाही आणि नंतर आपल्याकडे येथे डेल्टा x ओव्हर डेल्टा t आहे तर पुन्हा हे t च्या संदर्भात x चे डेरिव्हेटिव्ह आहे तर येथे आपल्याला dx ओव्हर dt मिळते त्याचप्रकारे येथे पुन्हा आपल्याकडे डेल्टा y ओव्हर डेल्टा t आहे जे येथे dy ओव्हर dt आणि या टर्म्स होईल तर पुन्हा असे गृहीत धरू की हे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् अस्तित्वात आहेत आणि ते फायनाईट संख्या आहेत तर हे जेव्हा डेल्टा x आणि डेल्टा y 0 ला जातात तेव्हा हा इप्सिलॉन 0 ला जाईल आणि इप्सिलॉन 2 हा 0 ला जाईल आणि नंतर हे एक्सप्रेशन्स येथे इप्सिलॉन डेल्टा x ओव्हर डेल्टा t आणि हा इप्सिलॉन डेल्टा y ओव्हर डेल्टा t हे दोन्ही 0 ला जातील म्हणून आपल्याकडे येथे फक्त या तीन टर्म्स असतील तर dz ओव्हर dt याला आपण z च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हस् आणि x आणि y च्या सामान्य डेरिव्हेटिव्हस् च्या टर्म्स मध्ये शोधू शकतो तर कम्पोझिट फंक्शन्सचे डिफरन्शियेशन जेव्हा आपल्याकडे हे अधिक सामान्य प्रकरण आहे की x आणि y ते सुद्धा u आणि v या 2 व्हेरिएबल्स च्या फंक्शन वर अवलंबून आहेत तर त्या प्रकरणात सूत्र असे असेल की तर आपण त्याला वरीलप्रमाणे सिद्ध करू शकतो तर हे डेल z ओव्हर डेल u म्हणून आता येथे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् आहेत कारण x आणि y ते 2 व्हेरिएबल्स u आणि v चे फंक्शन्स आहेत zf x y xϕ u v yψ u v तर येथे आपल्याकडे हे सर्व या फंक्शन मध्ये बदली न ठेवता u च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल आणि नंतर हे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् मिळविण्यासाठी आपण u च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह बरोबर x च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि u च्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह प्लस y च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा u च्या संदर्भात y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे सूत्र वापरू शकतो कारण आपण या u च्या संदर्भात z ला पार्शियली डिफरन्शियेट करत आहोत म्हणून येथे u येईल आणि येथे सुद्धा u येईल त्याचप्रमाणे डेल z ओव्हर डेल v साठी आता समान सूत्र पण या u ऐवजी आता ते v ने बदलले जाईल तर महत्वाचे काय आहे ते म्हणजे जर येथे तुम्ही u च्या संदर्भात डिफरन्शियेट केले तर हा u दोन्ही ठिकाणी येईल आणि जर येथे आपण v च्या संदर्भात डिफरन्शियेट केले तर हा v येथे या ठिकाणी येईल जेव्हा आपण u च्या संदर्भात आणि v च्या संदर्भात सुद्धा x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो तर पुढे जाऊ यावर आधारित काही समस्या सोडवू तर उदाहरणार्थ आपल्याकडे हे फंक्शन z बरोबर xy आहे x हे t चे फंक्शन आहे तर येथे परिभाषित केल्याप्रमाणे x बरोबर cos t आहे आणि नंतर y हे पुन्हा t चे फंक्शन आहे जे y बरोबर sin t ने दर्शविले जाते आणि नंतर आपण येथे dz ओव्हर dt काय आहे हे शोधू इच्छितो तर एक सरळ मार्ग असा असेल की येथे या फंक्शन मध्ये x आणि y ला बदली करून ठेवू शकतो आणि नंतर आपल्याकडे z हा t चे फंक्शन म्हणून असेल ज्याला आपण dz ओव्हर dt मिळविण्यासाठी डिफरन्शियेट करू शकतो परंतु आपण कम्पोझिट फंक्शन्स ची कल्पना वापरू की z हे x y चे फंक्शन आहे आणि x हे t चे फंक्शन आहे आणि वरील मिळवलेल्या सूत्रानुसार y हे t चे फंक्शन आहे zxy xcos t ysin t तर ते सूत्र असे सांगते की dx ओव्हर dt येथे आपल्याकडे x च्या संदर्भात फंक्शन z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असू शकते आणि dx dt आणि त्याचप्रकारे येथे y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर dy dt तर येथे आपल्याला काय मिळते डेल z ओव्हर डेल x तर z हा x y होता आणि जेव्हा येथे आपण x सोबत डिफरन्शियेट करतो तेव्हा हे फक्त y आणि dx ओव्हर dt होईल तर x हा cos t होता म्हणून आपल्याला येथे वजा sin t मिळते त्याचप्रकारे येथे डेल z ओव्हर डेल y हे x होईल आणि dy ओव्हर dt जे sin t आहे ते cos t होईल y −sin t x cos t −sin2 t cos2 t cos 2 t तर येथे आपल्याला y हा sin t मिळतो म्हणून आपल्याकडे वजा sin स्क्वेअर t आहे आणि x हा cos t होता तर आपल्याकडे cos स्क्वेअर t आहे म्हणून हे या फंक्शन मध्ये बदली न ठेवता t च्या संदर्भात z चे डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतर डेरिव्हेटिव्ह मिळवू तर याचे पुन्हा आपण cos 2 t मिळविण्यासाठी सरलीकरण करू शकतो मी म्हणल्याप्रमाणे त्यांना वैकल्पिकरित्या आपण बदली करू शकतो येथे z बरोबर x आहे x हा cos t आहे आणि नंतर y हा sin t आहे तर आता आपल्याकडे z हा t चे फंक्शन म्हणून आहे आणि आपण तिथे dz ओव्हर dt मिळवू शकतो म्हणून याला प्रथम आपण 2 cos t sin t च्या हाफ असे लिहू शकतो जे sin 2 t आहे आणि नंतर जेव्हा आपण येथे डिफरन्शियेशन घेतो हे sin t असेल हे cos 2 t असेल आणि हे 2 रद्द होतील तर आपल्याकडे थेट हे cos 2 t सुद्धा असेल परंतु येथे आपण कम्पोझिट डिफरन्शियेशन किंवा कम्पोझिट फंक्शन चे डिफरन्शियेशन ची कल्पना वापरली आहे आणि या सूत्रासोबत आपल्याला या x आणि y ची मूल्ये फंक्शन मध्ये बदली करून ठेवण्याची गरज नाही परंतु थेट या z च्या पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या मदतीने आपण फंक्शन t च्या संदर्भात z चे डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो तर पुन्हा पुढील समस्या येथे z हे x आणि y चे फंक्शन आहे आणि पुढे असे दिले आहे की आता x हे 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे तर u आणि v आणि नंतर येथे आपल्याकडे y हे पुन्हा u आणि v 2 व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे आणि नंतर आपण असे दाखवू की पार्शियल डेरिव्हेटिव्ह या पार्शियल डेरिव्हेटिव्ह मधील फरक येथे u आणि v च्या संदर्भात x z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात वजा z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात असे लिहिले जाऊ शकते तर z हे x आणि y चे फंक्शन आहे तर वर मिळवलेल्या सूत्रासोबत आपल्याकडे u च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह x आणि y च्या संदर्भात z च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह च्या टर्म्स मध्ये आणि u च्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह पुन्हा u च्या संदर्भात y चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे xeu e−v ye−u ev म्हणून जर येथे u असेल तर तिथे सुद्धा u असेल दोन्ही टर्म्स मध्ये येथे u च्या संदर्भात x आणि y चे डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून या प्रकरणात डेल z ओव्हर डेल x आहे कारण येथे हे दिलेले फंक्शन नाही z फक्त x y चे फंक्शन आहे म्हणून हे x च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह असे येईल आणि डेल x ओव्हर डेल u तर येथे x काय होता e पॉवर u प्लस e पॉवर वजा v म्हणून जर आपण u च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतले याचा अर्थ असा की v ला कॉन्स्टंट म्हणून हाताळणे म्हणून ही टर्म कॉन्स्टंट म्हणून हाताळली जाईल तर u च्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे e पॉवर u होईल जे येथे लिहिले आहे आणि नंतर डेल z ओव्हर डेल y आणि डेल y ओव्हर डेल u तर येथे y आहे e पॉवर वजा u प्लस e पॉवर v आणि जेव्हा आपण येथे u च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा येथे आपल्याला वजा e पॉवर वजा u मिळेल जी टर्म येथे आहे आणि आता v च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह साठी पुन्हा समान सूत्र परंतु येथे आपल्याकडे u ऐवजी v आहे आणि नंतर जेव्हा आपण v च्या संदर्भात x चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा ते e पॉवर वजा v आहे म्हणून आपल्याला वजा e पॉवर वजा v मिळेल आणि नंतर येथे आपल्याकडे v च्या संदर्भात y आहे तर हे e पॉवर v होईल जे येथे लिहले आहे आणि आता आपल्याला या 2 पार्शियल डेरिव्हेटिव्हस् मधील फरक मिळवायचा आहे त्यामुळे येथे आपण हा फरक घेऊ आणि नंतर म्हणून डेल z ओव्हर डेल x येथे हे प्लस होईल तर डेल z ओव्हर डेल x जेव्हा आपण कॉमन घेतो तेव्हा ते e पॉवर u आणि प्लस e पॉवर वजा v होईल त्याचप्रमाणे येथे या वजा चिन्हासोबत आपण या 2 टर्म्स कॉमन घेतो तेव्हा पुन्हा e पॉवर वजा u प्लस e पॉवर v हे येथे लिहल्याप्रमाणे येईल आणि नंतर हा e पॉवर u प्लस e पॉवर वजा v हे x आहे आणि येथे e पॉवर वजा u प्लस e पॉवर v हे y आहे तर येथे आपल्याला पाहिजे असलेली टर्म अचूकपणे मिळते म्हणून हे x डेल z ओव्हर डेल x आहे आणि नंतर वजा हा y आहे आणि डेल z ओव्हर डेल आहे तर या व्याख्यानाचा दुसरा भाग म्हणजे होमोजीनियस फंक्शन्सला परिभाषित करणे होय तर जे आता आपण शिकणार आहोत ते होमोजीनियस फंक्शन्स काय आहेत तर xy मधील एक्सप्रेशन हे तिथे n ऑर्डर चे होमोजीनियस आहे म्हणून येथे x आणि y मधील n ऑर्डर चे कोणतेही एक्सप्रेशन जर ते n हे काही y चे ओव्हर x फंक्शन असताना x पॉवर n मध्ये एक्सप्रेस करता आले तर त्या फंक्शन ला आपण ऑर्डर n चे होमोजीनियस फंक्शन म्हणतो तर येथे हा n महत्वाचा आहे म्हणून जर आपण हा x पॉवर n आणू शकलो तर बाकीची टर्म y चे फंक्शन ओव्हर x अशी लिहली जाऊ शकते तर त्या एक्सप्रेशन ला आपण n ऑर्डर चे होमोजीनियस फंक्शन म्हणू शकतो किंवा फंक्शन्सच्या टर्म्स मध्ये आपण परिभाषित करू शकतो म्हणून फंक्शन f x y ला ऑर्डर n चे होमोजीनियस फंक्शन म्हटले जाते जर ते समाधानी झाले तर येथे आपण अर्ग्युमेंट x आणि y हे t x आणि t y ने पुनर्स्थापित करू शकतो आणि जर आपण या t पॉवर n ला फंक्शन च्या बाहेर आणू शकलो म्हणजेच हा t पॉवर n आणि पुन्हा x y चे फंक्शन असेल तर पुन्हा आपल्याकडे ही n ऑर्डरच्या होमोजीनियस फंक्शनची कल्पना असेल तर तशा फंक्शनला आपण n ऑर्डर चे होमोजीनियस फंक्शन असे म्हणतो f tx ty tn f x y तर ही होमोजीनियस फंक्शन्सची उदाहरणे आहेत तर आपण उदाहरणार्थ असे मानू की हे f x y बरोबर 0 x पॉवर n a 0 x पॉवर n वजा 1 गुणिले y आहे पुन्हा येथे x पॉवर n वजा 2 y स्क्वेअर वगैरे तसेच a n y पॉवर n तर आपल्याला काय दिसून आले की हे फंक्शन आहे हे n ऑर्डरचे होमोजीनियस फंक्शन आहे का ऑर्डर n कारण जर आपण हे x पॉवर n या सर्व टर्म्स मधून बाहेर घेतले तर आपल्याला येथे जे काही मिळेल हे a 0 असेल कारण x पॉवर n ला आपण बाहेर काढले आहे आणि येथे पुन्हा आपण x पॉवर n बाहेर घेतले आहे म्हणून 1 x ला आपल्याला भाग द्यावा लागेल म्हणून a 1 आणि नंतर ते y ओव्हर x होईल म्हणून येथे आपण x पॉवर n पुन्हा बाहेर घेतले आहे आणि नंतर हे x पॉवर वजा 2 राहतील म्हणजेच a 2 आणि नंतर y ओव्हर x पॉवर 2 आणि वगैरे वगैरे येथे a n आणि x n ला आपण बाहेर घेतले आहे तर हे x पॉवर n डीनॉमिनेटर टर्म मध्ये असेल आणि या प्रकरणात येथे आपल्याकडे y ओव्हर x पॉवर n आहे तर येथील सर्व टर्म्स किंवा या फंक्शन ला आपण y पॉवर x चे फंक्शन म्हणून दर्शवू शकतो कारण हे y पॉवर x सर्व टर्म्स मध्ये एकत्रितपणे आढळतात म्हणून या फंक्शन ला येथे आपण y ओव्हर x चे फंक्शन म्हणून गृहीत धरू शकतो आणि नंतर x पॉवर n हे बाहेर असेल म्हणून हे ऑर्डर n चे होमोजीनियस फंक्शन आहे त्याचप्रमाणे जर आपण हे जर 1 f x y बरोबर स्क्वेअर रूट y प्लस स्क्वेअर रूट x ओव्हर y प्लस x असे गृहीत धरले तर या प्रकरणात सुद्धा आपण हे x पॉवर काहीतरी असे लिहू शकतो आणि बाकी आपण y ओव्हर x चे फंक्शन म्हणून गृहीत धरू आणि हे सोपे आहे कारण येथे आपण स्क्वेअर रूट x ला बाहेर घेऊ शकतो आणि येथे आपण x ला बाहेर घेऊ आणि या प्रकरणात तर येथे स्क्वेअर रूट x ओव्हर x आणि नंतर येथे आत आपल्याकडे स्क्वेअर रूट y ओव्हर x प्लस हा 1 आहे आणि येथे सुद्धा y ओव्हर x प्लस 1 आहे तर आता येथे हे एक या एक्सप्रेशन ला आपण y ओव्हर x चे फंक्शन म्हणून गृहीत धरू शकतो आणि नंतर येथे एकत्र x पॉवर वजा अर्धा काय आहे तर याला आपण x पॉवर वजा अर्धा आणि y ओव्हर x चे काही फंक्शन असे लिहू शकतो कारण या सर्व टर्म्स मध्ये y ओव्हर x एकत्र येतो म्हणून आपण असे म्हणू शकतो की हे काही y ओव्हर x चे फंक्शन आहे आणि येथे या प्रकरणात आपण x पॉवर वजा अर्धा पाहू शकतो म्हणून हे वजा अर्धा ऑर्डरचे होमोजीनियस फंक्शन आहे तर या सर्व होमोजीनियस फंक्शन्सचे काय महत्व आहे ते आपण पुढील स्लाईड मध्ये पाहू तर या ऑर्डर वर आधारित उदाहरणार्थ येथे ते n होते किंवा येथे वजा अर्धा होते आपल्याकडे या n च्या टर्म्स मध्ये डेरिव्हेटिव्ह साठी काही सूत्र असू शकते तर याला होमोजीनियस फंक्शन वरील युलर चा सिद्धांत असे म्हणतात आणि तो असे सांगतो की जर z हे x आणि y चे n ऑर्डर होमोजीनियस फंक्शन असेल आणि ही पार्शियल डेरिव्हेटिव्हस् अस्तित्वात असतील तर येथे आपल्याकडे असे एक्सप्रेशन असेल की x y च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे nz बरोबर असेल तर या आपण वेगळे असे मोजण्याची गरज नाही जर आपल्याला माहीत असेल की ते होमोजीनियस फंक्शन असेल तर x z x y z y हे केवळ n z असेल आणि for सर्व x y पॉईंट साठी ऑर्डरच्या डोमेन मध्ये येथे असे दिले आहे की z बरोबर f x y हे होमोजीनियस फंक्शन आहे म्हणून जर ते होमोजीनियस फंक्शन असेल तर त्या बाबतीत आपण लिहू शकतो की एक मिनिट थांबा तर येथे जर ते x आणि y चे ऑर्डर n चे होमोजीनियस फंक्शन असेल तर त्याला आपण हा x पॉवर n आणि g y ओव्हर x असे लिहू शकतो आणि नंतर आपल्याला आधीच माहित आहे की आपल्याला x सोबत डिफरन्शियेट करायचे आहे तर आपण ते करू शकतो तर जेव्हा येथे आपण x च्या संदर्भात याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा तेव्हा येथे आपल्याला काय मिळेल आपल्याला डिफरन्शियेट करायचे आहे तर n x पॉवर n वजा 1 आणि हे जशास तसे असेल येथे प्रोडक्ट रुल आहे तर आणि नंतर x पॉवर n जशास तसे आणि या g ऑफ y ओव्हर x ला आपण डिफरन्शियेट करू जे g प्राईम y ओव्ह x आहे म्हणून g चे डेरिव्हेटिव्ह त्याच्या अर्ग्युमेंट g प्राईम y ओव्हर x सोबत आणि नंतर येथे y ओव्हर x हे x सोबत डिफरन्शियेट केले जाईल जे आपल्याला येथे वजा y ओव्हर x स्क्वेअर देईल तर या प्रकरणामध्ये आता जर आपण हे थोडेसे सरलीकरण करूया तर येथे आपल्याकडे n x पावर n वजा 1 आणि g y ओव्हर x आहे आणि येथे आपल्याकडे वजा चिन्ह असेल तर y आणि n x पावर n वजा 2 आणि g प्राईम y ओव्हर x आणि z चा पार्शीयल डेरिव्हेटीव्ह वायच्या संदर्भात आपण पुन्हा मिळवू शकतो आता आपल्याला y च्या संदर्भात पुन्हा डीफरन्शीयेट करावे लागेल तर x पावर n स्थिर म्हणून हाताळले जाईल आणि आपल्याला फक्त ह्या टर्मला डीफरन्शीयेट करावे लागेल तर आपल्याकडे g प्राईम y ओव्हर x आहे आणि नंतर हा y ओव्हर एक्स वायच्या संदर्भातील डेरिव्हेटीव 1 ओव्हर x y चा पार्शीयल डेरिव्हेटीव्ह ओव्हर x y च्या संदर्भात 1 ओव्हर x असेल आणि जर आपण ह्या दोन टर्म्स एक्सचा गुणाकार येथे आणि वायचा ईथे जोडल्या तर आपल्याला काय मिळेल तर आपण हे ईथे x ने गुणले आहे तर येथे आपल्याला x पावर n आणि येथे x पावर n वजा एक मिळेल आणि येथे याला y ने गुणले आहे तर येथे अचूकपणे n x पावर n आणि वजा y x पावर n वजा 1 आणि या प्रकरणामध्ये आपल्याकडे x पावर n वजा 1 आहे आणि नंतर आपण त्याला y ने गुणले आहे आणि नंतर ह्या दोन टर्म्स रद्द होतील आणि येथे आपल्याकडे n x पावर n g y ओव्हर x असेल आणि x पावर n g y ओव्हर x काय असेल हे z किंवा फंकशन f x y होते तर येथे ह्या टर्म्स रद्द होतील नंतर आपल्याला n गुणिले z टर्म मिळेल तर n आणि हे z येथे आणि ह्या दोन टर्म्स रद्द होतील तर समस्या क्रमांक 3 येथे आपल्याकडे u आहे जे tan इन्व्हर्स x क्युब प्लस y क्युब ओव्हर x वजा y x हे y च्या बरोबर नसेल कारण हे आता x बरोबर y असे परिभाषित केले गेले आहे आणि नंतर आपण दाखवू की x डेल u ओव्हर डेल x प्लस y डेल u ओव्हर डेल y हे sin 2 x च्या बरोबर असेल आणि परत ह्या प्रकरणामध्ये परंतु आपण ही नोंद केली पाहिजे की हे दिलेले फंकशन tan इन्व्हर्स y क्युब प्लस x क्युब ओव्हर x वजा y हे होमोजीनियस फंकशन नाही या tan इन्व्हर्स मुळे आपण x पॉवर काहीतरी घेऊ शकत नाही आणि बाकीचे आपण y ओव्हर x च्या टर्म्स मध्ये लिहू शकत नाही परंतु आपल्या असे लक्षात येते की ही tan इन्व्हर्सची अर्ग्युमेंट म्हणजेच x क्यूब प्लस y क्यूब ओव्हर x वजा y ते होमोजीनियस फंक्शन आहे आणि आपण याचा वापर करू कारण येथे आपण z ला tan u असे परिभाषित करू शकतो कारण जर आपण हा tan डाव्या बाजूला घेतला तर आपल्याला tan u बरोबर x क्यूब प्लस y क्यूब ओव्हर x वजा y मिळेल आणि आता हा z येथे ऑर्डर 2 चे होमोजीनियस फंक्शन आहे कारण येथे आपण x स्क्वेअर असे लिहू शकतो तर न्यूमरेटर ला आपण x क्यूब कॉमन घेतला आहे आणि येथे डीनॉमिनेटर मधून x तर आपल्याकडे x स्क्वेअर असेल आणि हे 1 प्लस y ओव्हर x क्यूब होईल तर येथे हा 1 आहे तर ते 1 प्लस y ओव्हर x संपूर्ण क्यूब आहे आणि नंतर आपल्याकडे 1 वजा y ओव्हर x आहे म्हणून हे ऑर्डर 2 चे होमोजीनियस फंक्शन आहे आणि नंतर आपण या फंक्शन z वर युलर चा सिद्धांत लागू करू शकतो तर z बरोबर tan u वर युलर चा सिद्धांत लागू करू म्हणून हे आपल्याला 2 वेळा z देईल आणि z हा tan u होता म्हणून येथे आपल्याला x x मिळतो आणि नंतर डेल z ओव्हर डेल u म्हणून आपल्याला हे पहावे लागेल की हा 1 काय आहे येथे डेल z ओव्हर डेल u तर आपल्याकडे z बरोबर tan u आहे म्हणून येथे डेल z ओव्हर डेल x हे sec स्क्वेअर u असेल आणि डेल u ओव्हर डेल x x च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह येथे आपण अचूकपणे x च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊ परंतु ते u च्या टर्म्स मध्ये दिलेले आहे म्हणून आपल्याला sec स्क्वेअर u आणि नंतर डेल u ओव्हर डेल x मिळेल तर येथे नंतर y आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे येथे डेल z ओव्हर डेल y आहे तर तुमचा tan हा sec स्क्वेअर u होईल आणि डेल u ओव्हर डेल y बरोबर 2 वेळा z आहे तर z हा tan u आहे आणि नंतर आपल्याकडे येथे x आहे sec u तो येथे कॉमन आहे आपण उजव्या बाजूला आणू शकतो म्हणून आपल्याला x आणि डेल u ओव्हर डेल x प्लस हा y डेल u ओव्हर डेल y मिळतो आणि हा sec u तिथे cos स्क्वेअर u म्हणून जातो तर हा 2 tan u आहे आणि नंतर येथे sec स्क्वेअर u हा डिनॉमिनेटर ला असेल जो cos स्क्वेअर होईल तर येथे sin u ओव्हर cos u हे tan साठी आणि हा cos हा स्क्वेअर u आहे तर हे रद्द होते आपल्याकडे 2 sin u cos u आहे जे sin 2 u आहे म्हणून आपल्याला ही z क्वांटिटी x डेल u ओव्हर डेल x प्लस y डेल u ओव्हर डेल y बरोबर sin u म्हणून मिळते तर येथे महत्वाचा मुद्दा असा आहे की हा u होमोजीनियस फंक्शन नव्हते पपरंतु याला z बरोबर tan u असे परिभाषित करून जे x क्यूब प्लस y क्यूब ओव्हर x वजा y ते होमोजीनियस होते आणि नंतर z वर आपण युलर चा निकाल लागू केला आहे आणि या z बरोबर tan u ची नोंद करून आपण येथे x आणि y च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोजले आहे आणि नंतर आपल्याला इच्छित निकाल मिळतो तर हे यूलर च्या निकालाचे जनरलायझेशन असे सांगते की हे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह च्या बाबतीत होते पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह च्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे निकाल नाही आणि तो याचा विस्तार आहे जो असे सांगतो की x स्क्वेअर सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह 2 x y हे y स्क्वेअर पासून मिक्स्ड पुन्हा y च्या संदर्भात सर्व xy साठी फंक्शनच्या डोमेन मध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बरोबर n n वजा 1 z आहे तर हे या निकालाचे जनरलायझेशन आहे आणि आता आपल्याकडे यावर आधारित ही एक समस्या असेल तर समजा आपल्याकडे z बरोबर x y हे y ओव्हर x चे फंक्शन आहे आणि प्लस g y ओव्हर x आणि जिथे f आणि g हे 2 वेळा डिफरन्शियेबल फंक्शन आहेत आणि नंतर या एक्सप्रेशन चे आपण z साठी मूल्यमापन करू तर पुन्हा समान समस्या z हे x आणि y चे होमोजीनियस फंक्शन नाही परंतु येथे होमोजीनियस फंक्शन आहे आणि दुसरे म्हणजे g सुद्धा होमोजीनियस फंक्शन आहे कारण त्याला आपण y ओव्हर x च्या टर्म्स मध्ये जशास तसे लिहू शकतो तर येथे आपण काय घेतो आपण z बरोबर u 1 प्लस u 2 घेतो येथे पहिली टर्म आपण u 1 अशी घेतो आणि येथे आपण u 2 अशी घेतो याचा अर्थ असा की u 1 हा x y आहे आणि f y ओव्हर x आणि u 2 हा g y ओव्हर x आहे म्हणून हे ऑर्डर 2 चे होमोजीनियस फंक्शन आहे कारण याला आपण पुन्हा x स्क्वेअर आणि y ओव्हर x आणि हे f y ओव्हर x असे लिहू शकतो म्हणून हे y ओव्हर x चे फंक्शन आहे आणि नंतर आपल्याकडे तिथे x स्क्वेअर आहे तर म्हणून ऑर्डर 2 आहे आणि या प्रकरणात g हे y ओव्हर x चे फंक्शन आहे आणि येथे x ची कोणतीही टर्म नाही म्हणून x पॉवर 0 म्हणून हे ऑर्डर 0 चे होमोजीनियस फंक्शन आहे तर आपल्याकडे ऑर्डर 2 चे होमोजीनियस फंक्शन u 1 तसेच ऑर्डर 0 चे होमोजीनियस फंक्शन u 2 आहे आणि z हा u 1 प्लस u 2 होता u 1 हा याने दिला जातो u 2 हा याने दिला जातो म्हणून आपण युलर चा सिद्धांत u 1 आणि u 2 वर लागू करू शकतो कारण ते ऑर्डर 2 आणि 0 चे होमोजीनियस फंक्शन्स आहेत तर u 1 वर सेकंड डेरिव्हेटिव्ह सिद्धांतासाठी ते 2 वेळेस असे सांगते तर n हा 2 आहे म्हणून 2 वेळेस आणि n वजा 1 आणि नंतर u 1 u1 ऑर्डर 2 चे होमोजीनियस फंक्शन u2 ऑर्डर 0 चे होमोजीनियस फंक्शन तर n n वजा 1 u 1 तर ही ऑर्डर 2 होती म्हणून आपल्याला 2 गुणिले 1 गुणिले u 1 मिळते आणि हा u 1 आता आपल्याला आधीच माहीत आहे की x y f y ओव्हर x आहे आपण नंतर बदली करून ठेवू आणि नंतर u 2 साठी कारण ते सुद्धा ऑर्डर 0 चे होमोजीनियस फंक्शन आहे आणि त्या ऑर्डर 0 मुळे येथे उजव्या बाजूला आपल्याला 0 टर्म मिळेल कारण येथे ते n n वजा 1 आजे आणि n हा 0 असल्यामुळे ऑर्डर 0 आहे म्हणून तिथे हे 0 होईल आणि आता येथील डेरिव्हेटिव्हस् न काढता आपल्याकडे थेट ही 2 एक्सप्रेशन्स आहेत आपण हा युलरचा सिद्धांत वापरला आहे आणि आपण त्यांची बेरीज करू शकतो कारण आपल्याला हा निकाल z च्या टर्म्स मध्ये पाहिजे आहे तिथे u 1 प्लस u 2 आहे म्हणून जर आपण या दोघांची बेरीज केली तर आपल्याकडे x स्क्वेअर आहे आणि हे 2 च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल सेकंड ऑर्डर u 1 प्लस u 2 येथे u 1 प्लस u 2 येथे सुद्धा u 1 प्लस u 2 आणि तो z आहे आणि येथे बरोबर 2 u 1 प्लस 0 तर 2 आणि u 1 तर प्लस 0 म्हणून आपल्याला फक्त we get only 2 u 1 मिळतो आणि u 1 हे x y f y u ओव्हर x आहे म्हणून आपल्याला हा निकाल 2 वेळा xy f y चे फंक्शन या येथील एक्सप्रेशन च्या ओव्हर x असा मिळतो तर निष्कर्षावर येऊ की आज आपण कम्पोझिट फंक्शन्सचे डिफरन्शियेशन शिकलो जे खूप उपयुक्त होते जेव्हा z हे x y चे फंक्शन आहे आणि x आणि y हे दोन्ही t चे फंक्शन आहेत तर तेव्हा त्या बाबतीत आपण थेट t च्या संदर्भात z चे डेरिव्हेटिव्ह या सूत्राने काढू शकतो आणि नंतर हे त्या x आणि y चे जनरलायझेशन आहे ती u v ची फंक्शन्स असू शकतात आणि त्या बाबतीत सुद्धा सुद्धा पार्शियल डेरिव्हेटिव्हस् काढू शकतो आता u च्या संदर्भात z चे आणि v च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह या सूत्रांनी काढले जाऊ शकते आणि नंतर युलर चा होमोजीनियस फंक्शन्स साठीचा सिद्धांत आपण शिकलो की जर z हे होमोजीनियस फंक्शन असेल तर आपल्याकडे हे n ऑर्डर च्या होमोजीनियस फंक्शन साठी असू शकते म्हणून ते येथे n z असेल म्हणून x च्या संदर्भात x पार्शियल डेरिव्हेटिव्ह प्लस y च्या संदर्भात y पार्शियल डेरिव्हेटिव्ह बरोबर n z असेल किंवा तिथे जनरलायझेशन होते की आपण ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् n n वजा 1 गुणिले z म्हणून z हे x आणि y चे n ऑर्डर चे होमोजीनियस फंक्शन असताना हाताळू शकतो तर ही या व्याख्यानाच्या तयारीसाठी वापरलेली संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद